आता आपण बीआयएसटीवर आपली चर्चा सुरू ठेवणार आहोत तर आपल्या शेवटच्या व्याख्यानात तुम्हाला आठवत असेल आपण सुडो रँडम पॅटर्न जेनेशन आणि आपण पॅटर्न तयार करण्यासाठी एलएफएसआर कसे वापरू शकतो अशा प्रकारचे सर्किट्स बनवणे या बद्दल बोलत होतो आता आपण असेही म्हटले आहे की एलएफएसआर टेस्ट पद्धती अतिशय स्वस्त आहे या अर्थाने की टेस्ट जेनेशन साठी हार्डवेअर आवश्यक आहे जर ते अगदी सोपे असतील तर ते चिपच्या जास्तीत जास्त रेटेड फ्रीक्विन्सी वर चालू शकतात जेणेकरून आपण क्लॉक फ्रीक्विन्सी दराने लागू करू शकतो आपण पॅटर्न रेटेड क्लॉक फ्रीक्विन्सी दराने लागू करू शकतो जे अनेक डिले संबंधित फॉल्ट शोधण्यात देखील मदत करू शकते तर आज आम्ही आपली चर्चा चालू ठेवत आहोत आणि बीआयएसटी आर्किटेक्चरचा उर्वरित भाग पाहू आपण आतापर्यंत पाहिले आहे की टेस्ट अंतर्गत असलेल्या सर्किटला लिनिअर फीडबॅक शिफ्ट रेजिस्टर मधून सुडो रँडम पॅटर्न सह कसे मांडले जाऊ शकते परंतु समजा माझ्याकडे १०० इनपुट्ज असलेले एक सर्किट आहे आणि मी १० लाख किंवा १ अब्ज पॅटर्न वापरत आहे तर माझ्याकडे 1 अब्ज आउटपुट रिस्पॉन्स असतील मी अशा 1 दशलक्ष अशा सेटचे काय करू म्हणून आम्ही खरोखरच सर्व रिस्पॉन्स रॉममध्ये ठेवू शकत नाही काही प्रकारे मेमरीचआणि त्यांची तुलना वेक्टर बाय वेक्टर करणे हे खूप महाग होईल बरोबर तर काय केले आहे कि आपण संबंधित फॉल्ट फ्री व्हॅलू ची तुलना करण्यापूर्वी काही पद्धत वापरुन आपल्याला या टेस्ट रिस्पॉन्सचा व्हॉल्युम लहान व नियंत्रित करायचा आहे तर हे येथे उद्दीष्ट आहे तर आपण टेस्ट रिस्पॉन्स कॉम्पॅक्शन बद्दल बोलत आहोत आता थोड्या वेळाने समजेल की कॉम्पॅक्शन कसे कॉम्प्रेशनपेक्षा वेगळे आहे कॉम्पॅक्शन आणि कॉम्प्रेशन सारख्या गोष्टी नाहीत म्हणून मी आत्ताच म्हटलं आहे की टेस्ट अंतर्गत सर्किट आहे जेव्हा आपण टेस्ट डेटा वापरत असता तेव्हा रिस्पॉन्सांद्वारे प्रचंड प्रमाणात डेटा तयार केला जाऊ शकतो जसे की 5 दशलक्ष पॅटर्नलागू केले जातात 200 आउटपुट आहेत तर आपण रिस्पॉन्साच्या 1 अब्ज बिट्स वापरणार आहोत तर बिलियन बिट्स कमी करण्यासाठी काही प्रमाणात कॉम्पॅकशन पूर्णपणे अनिवार्य आहे तर आपण खरोखरच चिपवरील रॉममध्ये बरेच बिट्स संचयित करू शकत नाही आणि टेस्ट च्या वेळी तुलना करू शकता आता आपण हे करू शकता आपण विचारू शकता मला या 1 अब्ज बिट्ससह सुरुवात करावी लागेल परंतु मला कॉम्पॅक करावे लागेल मी सहमत आहे परंतु 1 अब्ज ते 1 दशलक्ष 10000 1000 किती असावे याची योग्य संख्या किती असेल थिओरिटिकेल जस्टिफिकेशन वरून आपण असे पाहू कि प्रॅक्टिकली कॉम्पॅक्शन अशा प्रकारे केले जाते की अंतिम व्हॅल्यू जी तयार होते ती फक्त 32 बिट किंवा 64 बिट संख्या असते तर 1 अब्ज वरून आम्ही फक्त 32 बिट्स किंवा 64 बिट्सवर खाली आलो आहोत तर आपण हे हग कॉम्पॅक्शन पाहुया तर येथे एक समस्या उद्भवली आहे म्हणून आपण कॉम्पॅक्शन करत आहोत तर कॉम्पॅक्शन म्हणजे काय आपण मोठ्या प्रमाणात एका छोट्या सेटमध्ये मॅपिंग करीत आहोत जसे कि मोठ्या सेटची लहान सेट मध्ये मॅपिंग करत आहोत हा सर्व संभाव्य रिस्पॉन्सांचा सेट असल्याचे आपण म्हणू आणि हा कॉम्पॅक्टड माहितीचा सेट आहे म्हणून मी आत्ताच नमूद केलेल्या उदाहरणात म्हणालो की आपण शक्यतो 1 अब्ज डेटाचा संच असं म्हणतो कि 32 किंवा 64 बिट डेटा मध्ये कॉम्पॅक्ट करत आहोत ते खूप प्रचंड कॉम्पॅकशन आहे आता मी काय करतो मला आढळले की माझ्या सर्किटसाठी कोणताही दोष न होता माझी चांगली कॉम्पॅक्ट केलेली माहिती कोणती असावी जी मी म्हणतो ती माझी गोल्डन सिग्नेचर आहे म्हणून माझा टेस्ट एक्सपेरिमेंट संपल्यानंतर मी माझ्या गोल्डन सिग्नेचरच्या सोबत माझ्या कॉम्पॅक्ट केलेल्या माहितीची तुलना करतो परंतु येथे समस्या अशी आहे कारण मी खूप प्रकारचे जड प्रकारचे अनेकातून एक प्रकारचे मॅपिंग करीत आहे १० चा ९ घातांकाला 64 गोष्टींमध्ये मॅप करीत आहेत तर बर्याच संभाव्य रिस्पॉन्स कदाचित त्याच गोल्डन सिग्नेचरमध्ये मॅप होऊ शकतात तर काही त्रुटी गोल्डन सिग्नेचरमध्ये मॅप होऊ शकतात आणि ते दोष सापडणार नाहीत होय आपण ते स्वीकारतो कारण आपण कॉम्पॅक्शन करत आहोत काही दोष शोधून काढले जातील परंतु त्याची शक्यता किती आहे आपण त्याचे मूल्यांकन नंतर करू अनेकातून एक मॅपिंगमधून काही दोष कदाचित शोधून काढले जाणार नाहीत तर त्यासाठी शक्यता काय आहे हे आपल्याला पहावे लागेल तर आम्ही प्रथम काही संबंधित व्याख्या पाहतो हे अलियासिंग असे काहीतरी आहे ज्याबद्दल आम्ही आता बोलत होतो अलाइसिंग हे एक फेनॉमेना आहे कि सिग्नेचर फॉल्ट उपस्थित असताना गोल्डन सिग्नेचर सोबत मॅच होते म्हणून फॉल्ट शोधला जात नाही तर माझ्याकडे एक सर्किट आहे मी त्यात 1 अब्ज पॅटर्न लागू करतो मला 64 बिट्सची सही मिळते मी माझ्या चांगलया सिग्नेचर सह तुलना करतो मी म्हणतो की मॅच आहे परंतु हे असे होऊ शकते की सर्किटमध्ये काही त्रुटी होती परंतु तरीही अंतिम सिग्नेचर मॅच झाली कारण ते मेनी टू वन मॅपिंग आहे आता कॉम्पॅक्शन आणि कॉम्प्रेशन मध्ये फरक करूया कॉम्पॅक्शन ही एक अशी यंत्रणा आहे ज्याने बिट्सची संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली जसे आम्ही १० चा घातांक ९ ते 32 किंवा 64 पर्यंत नमूद केले आहे यामुळे स्वाभाविक माहिती गमावलेली दिसून येते कारण या 32 बिट्समधून आपण मूळ रिस्पॉन्सावर परत जाऊ शकत नाही आणि हे 10 घातांक वर पुन्हा प्राप्त करू शकत नाही हा एक मॅपिंग मार्ग आहे परंतु कॉम्प्रेशनमध्ये जे आपण सामान्यत आमच्या संगणकावर फाईल कॉम्प्रेश करण्यासाठी झिप रार वापरतो ही एक उलट प्रक्रिया आहे आपण कम्प्रेशन करतो आम्ही आमच्या मूळवर परत येण्यासाठी पुन्हा एक अन कॉम्प्रेश करू शकतो तर कॉम्प्रेशनमुळे बिट्सची संख्या देखील कमी होते परंतु हे ड्रॅस्टीकल नाही परंतु कोणतीही माहिती गमावत नाही आम्ही प्रक्रिया उलट करू शकतो हि कॉम्प्रेशनची प्रक्रिया आहे डिकम्प्रेशन किंवा अन कॉम्प्रेशनची प्रक्रिया आहे आता जेव्हा मी रिस्पॉन्स कॉम्पॅक्शनबद्दल बोलतो आणि येथे पुन्हा आपण एलएफएसआर वापरत आहोत म्हणून 2 व्यापक दृष्टिकोन शक्य आहेत जिथे आम्ही एक सिरीयल बिट स्ट्रीम कॉम्पॅक्टरमध्ये कॉम्पॅक्ट करतो त्याला सिग्नेचर अँनलिसिस म्हणतात आणि हार्डवेअरला सिग्नेचर अन्यालयझर म्हणतात आणि पर्याय म्हणून अनेक सिरियल बिट स्ट्रीम कॉम्पॅक्ट केले जाऊ शकतात ज्याला मल्टी इनपुट सिग्नेचर रजिस्टर म्हणतात त्याप्रमाणे मी तुम्हाला फक्त सिस्टिमॅटिकली दर्शवित आहे समजा आपल्याकडे एक सर्किट आहे तर तेथे अनेक इनपुट आहेत परंतु एकच आउटपुट समजू तर मी इनपुट च्या बाजूला काय करू शकतो मी काही रँडम पॅटर्न तयार करण्यासाठी आणि येथे फीड करण्यासाठी एलएफएसआर वापरू शकतो आणि आऊटपुटच्या बाजूवर मी पुन्हा एक विशेष प्रकारचा एलएफएसआर वापरतो जो येथून सीरियल डेटा स्वीकारेल आणि येथे कॉम्पॅकशन करेल परंतु जर माझ्याकडे असे एक सर्किट असेल तर आपण असे समजू या की तेथे अनेक इनपुट आणि अनेक आउटपुट आहेत तर मी येथे एलएफएसआर वापरू शकतो आणि येथे मी प्रत्येक आउटपुटसह असे एक एलएफएसआर वापरू शकतो परंतु ते एक एक्सपेन्सिव्ह सोलुशन असेल परंतु त्याऐवजी मी काय वापरतो मी एक विशेष प्रकारचा एलएफएसआर वापरतो जो मल्टिपल इनपुट घेऊ शकतो मल्टिपल इनपुट सिग्नेचर रेसिस्टर्स तर मी एकाच वेळी अनेक आउटपुट डेटा कॉम्पॅक्ट करतो हा येथे मुख्य फरक आहे तर प्रथम आपण एलएफएसआर आधारित सिग्नेचर अन्यालयझर पाहू या जो सिंगल बिट स्ट्रीम कॉम्पॅक्ट करू शकेल तर प्रक्रिया सायक्लिक रिडंडंसी कोड जनरेटर सारखीच आहे जी बर्याच प्रयोगांमध्ये त्रुटी शोधण्यासाठी वापरली जाते गणितानुसार आपण येथे काय करतो ते म्हणजे मुळात आपण एका पॉलिनोमियाल ला दुसऱ्या पॉलिनोमियालने डिव्हाइड करीत आहोत आणि रिमाइंडर आहोत आता आपण काही बिट पॅटर्न पाहू समजा मी बिट पॅटर्न लिहितो 1 0 1 1 0 1 आता बिट पॅटर्नला यासारख्या पॉलिनोमियाल रूपात देखील दर्शविले जाऊ शकते कारण प्रत्येक बिट स्थानालाला बहुपदी x चा घातांक 0 x चा घातांक 1 x चा घातांक 2 x चा घातांक 3 असे गुणांक मानले जाऊ शकतात x चा वर्ग 4 आणि x पर्यंतचा वर्ग 5 तर हा बिट नमुना आपण पॉलिनोमियाल म्हणून व्यक्त करू शकतो x चा घातांक 5 पर्यंत अधिक x चा घातांक 3 अधिक x चा वर्ग अधिक 1 तर कोणताही बायनरी बिट स्ट्रीम पॉलिनोमियाल म्हणून दर्शविला जाऊ शकतो म्हणून आपण येथे म्हणत आहात की ही प्रक्रिया मूलत दुसर्या पॉलिनोमियाल द्वारे पॉलिनोमियाल ची विभागणी करते आणि सायक्लिक रिडंडंसी कोड असल्याचे रिमाइंडर घेते आणि या प्रकरणात आमची सिग्नेचर आहे म्हणून मी सर्किटच्या आऊटपुटमधून येणार्या डेटा बिटचा डिक्रीजिंग ऑर्डर गुणांक पॉलिनोमियाल म्हणून मानतो जसे मी सांगितल्याप्रमाणे करतो की कोणताही बिट स्ट्रीम पॉलिनोमियालम्हणून ओळखला जाऊ शकतो तर ही पद्धत मूलत काय करते ते तर माझ्याकडे एक इनपुट पॉलिनोमियाल आहे जो सर्किट जनरेट करतो आउटपुट बिट स्ट्रीम आहे आम्ही त्यास एलएफएसआरच्या वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनोमियालनुसार विभाजित करतो आणि एलएफएसआरमध्ये LFSR जे काही शिल्लक आहे ते दिले जाते जे सिग्नेचर नंतरचे रिमाइंडर आहे त्या रिमाइंडर ला आम्ही सिग्नेचर म्हणून बोलत आहोत म्हणून आम्ही शेवटी त्या रिमांडरची तुलना त्याच्या उपस्थितीत चांगल्या सर्किटसाठी दोष नसतानाही चांगल्या रिमाइंडर सह करीत आहोत तर चांगल्या मशीन सिग्नेचरची प्राथमिकता मोजली जाणे आवश्यक आहे आणि रॉममध्ये संग्रहित करणे आवश्यक आहे जेणेकरून एक्सपेरिमेंट नंतर आम्ही योग्य तुलना करू शकू तर आपण येथे एक उदाहरण घेऊ आमच्याकडे येथे दर्शवल्याप्रमाणे 5 बिट एलएफएसआर आहे म्हणून येथे गुणांक पाहिल्यास वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनोमियाल आहे तर हे 1 x x क्यूब आणि x 5 सारखे असेल आणि इनपुट बिट स्ट्रीम समजा बिट्स असे येत आहेत म्हणून इनपुट पॉलिनोमियाल 0 1 2 3 4 5 6 जर आपण पाहिले तर ते X चा घातांक ७ अधिक X चा घातांक ३ अधिक X चा घातांक १ तर इनपुट पॉलिनोमियाल X ७ x चा घन अधिक X तर आपल्याला ह्या पॉलिनोमियाल ला ह्याच पॉलिनोमियाल ने विभाजित करावा लागेल आणि हे एलएफएसआरचे परिणाम आहेत ते पाहूया परंतु येथे आपल्याला खरोखर आऊटपुटची आवश्यकता नाही कारण येथे आम्ही काही प्रकारचे कम्प्रेशन कॉम्पॅक्शन करीत आहोत तर आम्ही पीएक्सने एफएक्सचे विभाजन करीत आहोत आणि रिमाइंडर घेऊ तर मॉड्यूलो 2 डिव्हिजन आपण हाताने केल्यास आपण हे तपासू शकता की रिमाइंडर हा एक्स क्यूब अधिक एक्स स्क्वेअर अधिक 1 म्हणून येत आहे आपण पाहू या परंतु हे हार्डवेअर देखील सारखीच गोष्टी देते तर आपण ते लोड करून इनिशिअल सीड प्रमाणे पाठवू म्हणून आपण भागाकार प्रक्रियेचे अनुकरण स्टेप बाय स्टेप लोड करणार आहोत लक्षात घेण्याचा मुद्दा असा आहे की सुरुवातीला आपण सर्व 0 पॅटर्न सर्व 0 सह लोड करतो नंतर आम्ही बिट्सचा हा क्रम 10001 एलएफएसआर वर लागू करतो आणि फीडबॅकवर अवलंबून काही बिट्स त्यानुसार सुधारित केल्या जातील तर मी सुचवितो की आपण हे वर्क करू शकता आणि हे पॅटर्न जुळत आहेत की नाही ते पहा म्हणून सर्व बिट पॅटर्न लागू झाल्यानंतर चिप रजिस्टरमध्ये उरलेला डेटा 1 0 1 1 0 आहे हे बिट्स इनपुट पॉलिनोमियाल X चा घातांक 7 अधिक X चा घातांक 3 अधिक X चा घातांक 1 आणि रिमाइंडर येणारे X च्या अनुरूप आहेत x चा घातांक 3 अधिक X चा घातांक 2 अधिक X चा घातांक 1 जो रिमाइंडर असेल तर आम्ही सोप्या उदाहरणासह जे दाखविले ते म्हणजे या विशिष्ट प्रकारच्या एलएफएसआर स्ट्रॉक्चर मधून पॉलिनोमियाल चे विभाजन खरोखरच दुसर्या पॉलिनोमियालने केले जाऊ शकते आणि उर्वरित मोजले जाऊ शकते ही कन्सेप्ट सीआरसी कोड जनरेशनमध्ये वापरली जात आहे आणि सध्याच्या संदर्भात आम्ही ती वापरत आहोत आम्ही ती सिग्नेचर निर्मितीसाठी वापरत आहे आम्ही ती फॉल्ट निघत आहेत कि नाही ते शोधण्यासाठी वापरतो आता एक महत्त्वाचा भाग तर एखादा फॉल्ट झाल्याची शक्यता काय आहे परंतु आपण ते शोधण्यात सक्षम नाही कारण ते करेक्ट सिग्नेचरशी जुळले आहे तर आपण काही अझूमशन वर आधारित एक साधारण कॅलक्युलेशन करूया तर आपण असे अझूम करतो की एम आपण कॉम्प्रेस करत असलेल्या किंवा कॉम्पॅक्ट करीत असलेल्या बिट्सची संख्या आहे आणि एन ही एलएफएसआर लेन्थ आहे तर अर्थात एन च्या तुलनेत एम लार्ज असेल एम जास्तच लार्ज आहे तर आपला अर्थ असा आहे की आपण असेच काहीतरी करीत आहोत आपल्याकडे एम बिट स्ट्रीम आहे हा आपल्या सर्किटच्या आऊटपुटवरून येत आहे आपण त्यास एलएफएसआर मधील एन बिट स्ट्रीम मध्ये मॅप करीत आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे एन च्या तुलनेत एम जास्त आहे आता मी एम बिट स्ट्रीम बद्दल बोलत असल्यास याचा अर्थ काय आहे आम्ही त्यास हे परत बदलू कारण सर्किटमधील काही चूक किंवा फॉल्ट मुळे हा एम बिट स्ट्रीम काही वेगळा होईल मग पॉसिबल एम बिट प्रवाह कोणते आहेत तेथे एम चा घातांक २ बिट स्ट्रीमची शक्यता आहे त्या सारखाच एन चा घातांक २ बिट स्ट्रीमची शक्यता आहे आणि त्यापैकी एक चांगला स्ट्रीम आहे त्याप्रमाणे १ हि चांगली सिग्नेचर आहेतेच आपल्याला या स्लाइड मध्ये सांगायचे आहे तर आपण पॉसिबल इनपुट कॉम्बिनेशनची संख्या 2 चा घातांक एम पॉसिबल सिग्नेचरकडे२चा घातांक एन ला सांगत आहोत त्यापैकी एक चांगले आहे आणि यापैकी एक सिग्नेचर चांगली किंवा गोल्डन सिग्नेचर आहे तर आम्ही असे अझूम करतो की हे इनपुट 2 चा घातांक एम पॅटर्न मधील सिग्नेचरमध्ये समान प्रमाणात वितरीत केले गेले आहे तर तेथे २ चा घातांक एम प्रकार कि जो २ चा घातांक एन सारखा आहे तर कोणत्याही विशिष्ट सिग्नेचरसाठी किती पॅटर्नमॅपिंग केले जातील 2 चा घातांक एम भागिले 2 चा घातांक एन करा किंवा 2 चा घातांक एम वजा एन तर या बर्याच पॅटर्न सह गोल्डन सिग्नेचर देखील तयार केली जाईल ओके म्हणून आपण प्रोबॅबिलिटी ऑफ अनालयझिंग बघू जसं फॉल्टी बिट स्ट्रीमच्या संख्येचे गुणोत्तर कि जे गोल्डन सिग्नेचर च्या सारखे आहे याचा अर्थ फॉल्टस जे अनडिटेक्टेड आहेत ते फॉल्टी सिग्नेचरच्या सामान संख्येत आहेत आता मी म्हणालो की तेथे 2 चा घातांक एम वजा एन पॅटर्न आहेत जे सिग्नेचरमध्ये मॅपिंग करीत आहेत त्यापैकी गोल्डन सिग्नेचर देखील चांगली आहे तर सदोष सिग्नेचरची संख्या ही वजा 1 असेल आणि त्या गोल्डेनच्या सिग्नेचरमध्ये असेल त्याचप्रमाणे 2 चा घातांक एम म्हणजे एकूण इनपुट बीट स्ट्रीम त्यापैकी एक चांगला आहे तर 2 चा घातांक M वजा १ सदोष असेल तर अलायासिंगची संभाव्यता याद्वारे विभाजित होईल आता M पेक्षा N खूपच मोठा आहे हे २ चा घातांक वजा N कि जे स्वतंत्र M च्या जवळपास आहे आपण फक्त 2 चा घातांक M वजा N भागिले 2 चा घातांक M वजा 1 तपासू शकता तर आपण असे म्हणतो आहे की M N पेक्षा कितीतरी मोठा आहे तर आपण अंदाजे 2 चा घातांक M वजा एन पर्यंत अंदाजे करू शकता आपण यात १ भागिले 2 चा घातांक एम पर्यंत दुर्लक्षित करू शकता हे 2 चा घातांक उणे N पर्यंत आहे तर एन 32 असल्यास 32 बिट्स एलएफएसआरचे उदाहरण घेऊ तर २ चा घातांक वजा एन किती आहे 3 गुणिले 10 चा घातांक वजा 10 पर्यंत तर ही संभाव्यता आहे ज्यासह थोडासा फॉल्ट असू शकतो परंतु तो शोधला जाणार नाही परंतु 10 चा घातांक वजा 10 खरोखर खूपच लहान संख्या आहे जर आपण 64 बिट सिग्नेचर वापरली तर २ चा घातांक वजा 64 अधिक लहान होईल तर या आकड्यांमुळे आम्हाला एक आत्मविश्वास मिळतो की जरी काही चुकून फॉल्ट शोधायचे राहून गेले असतील तरी संभाव्यता खूपच कमी आहे आणि ही पद्धत खूपच चांगली आणि स्वीकारलेली आहे ही मूलभूत कल्पना आहे तर मल्टी इनपुट सिग्नेचर रजिस्टर ही या संकल्पनेचा विस्तार आहे कारण आम्ही ज्या पध्दतीची चर्चा केली आहे ते फक्त एकच बिट स्ट्रीम संकलित करण्यास सक्षम आहे तर जर तेथे मल्टिपल बिट स्ट्रीम मल्टिपल आउटपुट असतील तर प्रत्येक आउटपुटसाठी आपल्याला असा एक एलएफएसआर आवश्यक आहे तर आपण मल्टिपल इनपुट सिग्नेचर रजिस्टर असे काहीतरी मिळवा ज्याला थोडक्यात एमआयएसआर म्हटले जाते एमआयएसआर येथे आम्ही सर्व आउटपुट एकत्र एक एलएफएसआर मध्ये कॉम्पॅक्ट करतो काही गुणधर्म आहेत म्हणजे जर आपण प्रत्येक वैयक्तिक इनपुट स्वतंत्रपणे कॉम्पॅक्ट केले सिग्नेचर मोजली आणि शेवटी एक्सओआर घेतला तर आपल्याला अंतिम निकाल मिळेल म्हणजे हे सिद्ध केले जाऊ शकते कारण हा एलएफएसआर अभिप्राय रेषात्मक आहे हे सुपरपोजिशन तत्त्वाचे पालन करतो आणि सुपरपोजिशन तत्व असे म्हणतात की जर आम्ही एका वेळी एक इनपुट लागू केले आणि रिस्पॉन्स दिल्यास आणि जर आपण त्या सर्वांना एकत्रितपणे लागू करतो तर तो समान रिस्पॉन्स असेल तर असे होते एक एमआयएसआर असे दिसते तर एमआयएसआर ही आपण पाहू शकता अशा टाईप 2 एलएफएसआरचे एक मॉडिफाइड व्हर्जन आहे जिथे आम्ही फ्लिप फ्लॉपच्या प्रत्येक जोडीच्या दरम्यान एक्सओआर गेट ठेवला आहे परंतु वैशिष्ट्यपूर्ण बहुभाषावर अवलंबून मी हा अभिप्राय पॉईंट फक्त काही एक्सओआर गेट्सकडेच वापरू शकतो कदाचित मी येथे येथे आणि येथे ठेवले आहे परंतु या 2 यात काही काँनेकशन नाही परंतु दुसर्या बाजूला आम्ही या एक्सओआर गेट्सचा एक अतिरिक्त इनपुट जोडला आहे जेव्हा माझ्याकडे टेस्ट सुरू आहे तेव्हा मी काही पॅटर्न वापरत आहे एकाच वेळी तयार होणारे अनेक आउटपुट असू शकतात मी त्यांना या रेषांवर एकाच वेळी खाद्य देतो आणि हे कॉम्पॅक्शन कसे होते हे योग्य आहे म्हणून थोडक्यात आम्ही विविध टेक्नॉलॉजिस कडे पाहिले काही टेक्नॉलॉजिस प्रत्यक्षात आहेत काही इतर देखील आहेत प्राधान्य दिलेली बीआयएसटी पद्धत आपण पाहिली आहे की एलएफएसआर आधारित पॅटर्न निर्मिती आणि एमआयएसआर आधारित कॉम्पॅक्शन तेथे ओव्हरहेड्स नक्कीच आहेत आपल्याला पॅटर्न जनरेटर प्रतिक्रिया कॉम्पॅक्शन कंट्रोल सर्किट्स कॉम्पोटेटर इ आवश्यक आहे परंतु बीआयएसटीचे फायदेही बरेच आहेत जेणेकरून बर्याच अँप्लिकेशनमध्ये चिप डिझाईन्समध्ये तुम्ही बीआयएसटीला जाणे पसंत करू शकता कारण यामुळे तुम्हाला जास्त सुविधा मिळतात टेस्टच्या किंमतीत कपात कमी होते आपण क्षेत्रावर टेस्ट आणि डायग्नोसिस करू शकता आणि मुख्य म्हणजे स्पीड टेस्ट येथे आपण सर्किटच्या क्लॉक फ्रिकवेनसी ची टेस्ट घेऊ शकता तर यासह आम्ही या टेस्ट वरील व्याख्यानांच्या या सिरीजच्या शेवटी आलो आहोत